तर डीस्पर्सिव्ह मटेरियल्स FDTD मध्ये कसे इन्कॉर्पोरेट करायचे याबद्दलचे आपले डिस्कशन आपण चालू ठेवूया तर आत्तापर्यंत आपण काय केले आपण डेबाय मॉडेल ने सुरुवात केली होती आणि एक गोष्ट मी आपल्याला स्पष्ट करू इच्छिते की प्रत्येक यी सेल ला त्याचा एक स्वतःचा असतो ओके हे डेटा स्ट्रक्चर मध्ये लक्षात ठेवावे लागणार आहे कारण आपल्याकडे स्टोअर करण्यासाठी मोठा डेटा स्ट्रक्चर असायला हवा आहे आपल्याला त्याची गरज आहे तर उदाहरणार्थ आपल्याला कोणते सर्व नंबर्स इथे स्टोअर करायचे आहेत प्रत्येक यी सेल साठी आपल्याला स्टोअर करावे लागतील ओके हे 3 आहेत हे तीन पॅरामिटर मॉडेल आहे आपण काय केले आपण हे डेबाय मॉडेल घेतले आपण त्याचा इनव्हर्स फोरियर ट्रान्सफॉर्म घेतला आणि ते D साठी च्या रिलेशन मध्ये टाईम डोमेन मधील D मिळवण्यासाठी सबस्टीट्यूट केले एकदा मला टाईम डोमेन मध्ये D मिळाला की मी फायनाइट डिफरन्स घेऊ शकते आणि याठिकाणी मॅक्सवेल्स इक्वेशनMaxwell's equation वापरू शकते हे सर्व करण्याच्या प्रयत्नांमागचे कारण असे की कशाही प्रकारे आपण फिल्ड चा संपूर्ण इतिहास स्टोअर करण्याचे टाळत होतो बरोबर सद्यस्थितीत आता आपल्याकडे जे एक्सप्रेशन आहे ते एक्सप्रेशन हे टाळत नाही कारण सर्व मागच्या टाइम इन्स्टंट साठी देखील इलेक्ट्रिक फिल्ड स्टोअर होत आहे तर आता आपण पाहूया की ह्या एक्सप्रेशनने आपण काय करू शकतो ते ओके तरी ते याठिकाणी काय असेल तर फक्त थोडेसे बीजगणित ओके तर हे सगळे गणित थोडेसे सोपे करण्यासाठी मी एक नवीन ऑक्सिलिअरी व्हेरिएबल डिफाइन करणार आहेओके तर या ठिकाणी आपण जे संपूर्ण समेशन पहात आहात मी त्याला फक्त सोयीसाठी ह्या नवीन व्हेरीएबल ने कॉल करणार आहे आणि त्यानंतर मी अपडेट इक्वेशन मध्ये काय करू शकते मला काय हवे आहे मला साठीचे इतर सर्व गोष्टींच्या टर्म मध्ये रिलेशन हवे आहे हेच FDTD चे तत्त्व असते बरोबर तर हे मी D मध्ये इंटरेस्टेड नाही मला E आणि H मधील रिलेशन हवे आहे त्यामुळे मी मॅक्सवेल्स इक्वेशनMaxwell's equation वापरते आणि हे मी कशाने रिप्लेस करायला हवे तर हे आहे हे ने रिप्लेस व्हायला हवे आणि हा बरोबर त्यामुळे हा याच्याशी इक्वल असायला हवा बरोबर तर हा केवळ फरक आहे त्यामुळे या संपूर्ण एक्सप्रेशन मधून मी काढु शकेन मला काय काढायचे आहे मला साठी मागील सर्व इलेक्ट्रिक फिल्ड आणि मॅग्नेटिक फिल्ड च्या टर्म मध्ये रिलेशन हवे आहे तर मी हे करू शकेन का मी करू शकेन ह्या एक्सप्रेशन मध्ये इथे किती वेळा आले आहेत हा किती जागी आलेला आहे 1 2 3 की खूप वेळा फक्त एकदाच कारण हे समेशन कधीच पोहोचत नाही हे m समेशन कधीच ला पोहोचत नाही तर मी करू शकते मी हे एकदम साधे मॅनिप्युलेशन करेन त्यामुळे मी हे उजव्या बाजूला हलवेन तर मी फायनल एक्सप्रेशन जे आपल्याला मिळते ते लिहीन तर आता आपण मी हा का इंट्रोड्युस केला याच्या कारणाचा एक भाग पाहू शकाल हे एक्सप्रेशन थोडेफार सुटसुटीत दिसावे असावे म्हणून नाहीतर ते अतिशय विद्रूप दिसेल तर FDTD च्या तत्त्वानुसार असे म्हणू या की हे माझ्याकडे आहे वर्तमान आणि हा संपूर्ण भाग म्हणजे पास्ट आहे तर FDTD या तत्त्वानुसार पास्ट चा वापर करून वर्तमान मिळवावे आणि टाईम स्टेप तर हे अजून असे नाही की जे मी कोड ने इम्प्लिमेंट करू शकेन कारण या ठिकाणची जी टर्म आहे ती माझ्यासाठी खूप कठीण आहे हा प्राणी बरोबर मध्ये मला नको असलेली सर्व मागील इलेक्ट्रिक फिल्ड ची बेरीज आहे तर आता अजून काही बीजगणितात आपण थोडा प्रयत्न करूया ह्या पुढील गोष्टी थोड्याश्या सिम्पलीफाय आपण कशा करू शकतो हे पाहण्यासाठी म्हणून आपण पाहूया अजून आपल्याला काय हवे आहे हेच आपल्याकडे आहे तर मध्ये त्या ठिकाणी आपण हे पाहू शकाल बरोबर हेच एक्सप्रेशन तर मी ही टर्म याठिकाणी दुसरी म्हणून कॉल करणार आहे इथे खूप खूप सिंपलिफिकेशन आहेत ज्या आपल्याला करणे गरजेचे आहे तर मी ह्याला म्हणणार आहे हे का आहे आपल्याला काय म्हणायचे आहे विद्यार्थी वजा साय बार तर हे आपण हे अशा प्रकारे लिहिले तर आपले एक्सप्रेशन जे मी फक्त लिहीन आधीच्या एक्सप्रेशन वरून

तर हे इंटीग्रल सारखे दिसते का की जे मी करू शकेन अतिशय सरळ दिसते बरोबर खूप काही क्लिष्ट अजिबात दिसत नाहीये तर हे केवळ एक एक्सपोनेन्शियल आहे बरोबर त्यामुळे मी इंटिग्रेट करू शकते त्याला इथे किती टर्म ची आपण अपेक्षा करत आहात की त्या असतील विद्यार्थी चार मी जेव्हा इंटिग्रेट करेन तेव्हा प्रत्येक एक्सपोनेन्शियल चार टर्म मला एक्सपोनेन्शियल मिळेल दोन लिमिट्स मला दोन टर्म देतील विद्यार्थी आणि त्या ठिकाणी एक सामायिक असेल विद्यार्थी होय m1 बरोबर म्हणून मी तीन टर्म ची अपेक्षा करायला हवी बरोबर जेव्हा मी हे इंटीग्रल इव्हॅल्यूएट करेन तेव्हा ओके जे होते त्याची फक्त अपेक्षा केल्यासारखे तर हे एक्सप्रेशन मला लिहू द्या त्यामुळे मी या सर्व चार टर्म तीन टर्म मध्ये कम्बाईन करण्याची काळजी घेतलेली आहे ओके तर हे सर्व केल्यानंतर पुढे काय पुढील मजेशीर गोष्ट नोंद करण्यासारखी म्हणजे ह्या एक्सप्रेशन मध्ये m कुठे दिसत आहे माझ्याकडे खूप टर्म आहेत परंतु m केवळ केवळ एकाच टर्म मध्ये इथे दिसत आहे हीच एक जागा जिथे m दिसत आहे बरोबर जर दुसऱ्या शब्दात मांडायचे झाले तर जर मी याकडे पाहिले जर मी कडे पाहिले तर m टर्म इथेच दिसते समजा जर मला कॅल्क्युलेट करायचे असेल तर काय होईल त्याठिकाणी फक्त m1 असेल तर हे कशाशी साधर्म्य दाखवते कोणत्या सिरीज सारखी दिसते जॉमेट्रिक प्रोग्रेशन प्रत्येक टर्म ही फक्त एका कॉन्स्टंट टर्म ने त्याला गुणून मिळवली जाते बरोबर म्हणजे दुसऱ्या शब्दात म्हणायचे तर हे जॉमेट्रिक प्रोग्रेशन शी साधर्म्य दाखवते आणि ही गोष्ट आपल्याला खूप मदत करणार आहे कारण आपल्याला माहित आहे की GP च्या सलग टर्म्स चा रेशो हा कॉन्स्टंट असतो बरोबर m पासून स्वतंत्र त्यामुळे जर मी कडे पाहिले तर हा रेशो काय असले पाहिजे विद्यार्थी होय m तिथे नसायला हवा ओके म्हणून आता मी हे साठी एक्सप्रेशन लिहू शकते मी हे असे लिहू शकते त्यामुळे मी ह्या ऑब्झर्वेशन चा जे याठिकाणी माझ्याकडे आहे त्याचा उपयोग करू इच्छिते मी आत्तापर्यंत काही विशेष केलेलेच नाही ओके आता ह्या समेशन मध्ये मी काय करू शकते तर मी एक नवीन समेशन व्हेरिएबल इंट्रोड्यूस करू शकते त्या ऐवजी हे पहा ह्या समेशन मध्ये साठी माझा m जात आहे 0 पासून कुठेतरी आणि याठिकाणी ज्याप्रमाणे मी लिहिले आहे आता m जात आहे 1 पासून कुठेतरी जर मला ते पुन्हा मागे 0 ला आणायचे असेल तर मला एक व्हेरिएबल इंट्रोड्युस करण्याची गरज आहे तर आपण त्याला म्हणू या बरोबर

तर ही टर्म समेशन च्या बाहेर आपण घेऊ शकतो ती p वर अवलंबून नसल्यामुळे बरोबर याठिकाणी हा प्राणी आपण बाहेर काढून शकतो आता शेवटची स्टेप म्हणून मी मी मागे जाऊ शकते समजा नाही मला मागे जाण्याची गरज नाही तर आता या ठिकाणी मी रिप्लेस करू शकते ते रिप्लेस करण्याची गरज नाही तर माझे एक्सप्रेशन आता काय असेल हे उजव्या बाजूचे एक्सप्रेशन कशा सारखे दिसत आहे ओळखू शकाल का आपण कोणी ओळखू शकेल विशेष म्हणजे हे एक्सप्रेशन पहा ह्या एक्सप्रेशन कडे आणि हे एक्सप्रेशन यात काही सामायिक आहे का हे आहे आपण काय केले ते समजले का आणि याची मेख काय होती तर जॉमेट्रिक प्रोग्रेशन त्याच्यामुळे मला एक टर्म काढून टाकता आली आणि आधीच्या टर्म सारखे दिसायला बनवू शकता आले ओके तर आता पुन्हा एकदा हे शेवटचे एक्सप्रेशन लिहूया आणि त्याचे परिणाम आपण पाहू शकतो तर एवढे सगळे बीजगणित केल्यानंतर आपण काय मिळवले ते पाहू शकतो तर त्यामुळे जेव्हा मी ह्या एक्सप्रेशन कडे बघते मला ची गरज लागली काढण्यासाठी मला सर्व पास्ट इलेक्ट्रिक फिल्ड ची गरज होती आता जेव्हा मी या एक्स्प्रेशन कडे पाहते त्यामध्ये काहीतरी बदलले आहे एक पास्ट आणि एक विद्यार्थी आणि एक देखील होय तर ही प्रगती आहे मला तसे करण्याची गरज नाही मला सर्व इलेक्ट्रिक फील्ड स्टोअर करण्याची गरज नाही परंतु मला आता एक नवीन व्हेरिएबल स्टोअर करण्याची गरज आहे जो आहे काढण्यासाठी मला फक्त ची गरज आहे मला ह्या सगळ्यांची गरज लागणार नाही विद्यार्थी नाही आतापर्यंत काय होते काय होते आपण काय स्टोअर करत होतो आपण स्पेस आणि टाईम ग्रिड वर E's आणि H स्टोअर करत होतो आता आपल्याला काय करायचे आहे स्पेस टाईम ग्रीड वर E H आणि साय करायचे आहे त्यामुळे माझा कम्प्युटेशनल लोड एका अधिक व्हेरिएबल ने वाढला आहे जो मला स्टोअर करायचा आहे आता जर मी हा नीट इनिशियालाइज केला तर मला प्रत्येक वेळेला साय इव्हॅल्यूएट करायला हवा मला फक्त एकच पास्ट व्हॅल्यू लागेल हे फक्त इलेक्ट्रिक फील्ड अपडेट सारखे आहे मला सद्यस्थितीतले E आणि H मिळवण्यासाठी इलेक्ट्रिक फील्ड ची फक्त एक पास्ट व्हॅल्यू मॅग्नेटिक फील्ड ची फक्त एक पास्ट व्हॅल्यू लागेल सारखेच गोष्ट होत आहे आता एक आणखीन ऑक्सिलरी वेरिएबल स्टोअर करण्याची किंमत मला मोजावी लागणार आहे बरोबर तर इथे प्लस पॉइंट आहे की E आणि H संपूर्ण इतिहास स्टोअर करण्याची गरज नाही आणि मायनस पॉईंट आहे ही एक नवीन ऑक्सिलरी वेरिएबल की जो आहे त्याला स्टोअर करावे लागणार आहे विद्यार्थी होयआता एकदा का आपण इनिशियालाइज केले म्हणजे मला म्हणायचे आहे आपल्याकडे याठिकाणी ची डेफिनेशन आहे त्यामुळे आपण पाहू शकता त्यामुळे उदाहरणार्थ विद्यार्थी हो त्यामुळे आपल्याकडे आहे हे आपले नवीन हे आपले अपडेट इक्वेशन ह्या अपडेट इक्वेशन साठी साठी होय तर साय आपल्याला पहिल्या जागेत मिळवण्यासाठी मला इलेक्ट्रिक फिल्ड ची गरज आहे आणि ही एक्सप्रेशन्स ह्या इथे हिरव्या बाणांनी दाखवलेले आहेत एकदा ते मला मिळाले तर माझे काम झाले आणि त्यानंतर मला हे इक्वेशन वापरण्याची गरज लागेल बरोबर तर आपण याला म्हणू शकता अपडेट इक्वेशन म्हणण्याऐवजी आपण त्याला साठीचे इनिशियलायझेशन इक्वेशन असे म्हणू शकतो आणि त्यानंतर हे होते साठी चे अपडेट इक्वेशन ओके तर आपण काय केले ह्या चा रिझल्ट म्हणून आपण कॉन्व्होल्युशन इंटीग्रल हे रनिंग सम मध्ये कमी केले आपण काही अॅप्रॉक्सीमेशन केली का इथपर्यंत येण्यासाठी हे अगदी तसेच अचूक आहे ज्या प्रमाणे आपण संपूर्ण इलेक्ट्रिक फिल्ड चा इतिहास स्टोअर करू इच्छित होतो या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे अॅप्रॉक्सीमेशन केलेले नाही इलेक्ट्रिक फील्ड च्या इतिहासापासून कॉन्व्होल्युशन पासून ते ह्या रनिंग समेशन पर्यंत ओके केवळ एकच किंमत आपल्याला मोजावी लागत आहे होय ती म्हणजे एक नवीन व्हेरिएबल स्टोअर करणे आणि अर्थातच हे डेबाय मॉडेल चे हे एक गृहीतक होते ओके त्या ठिकाणी इतर प्रकारचे रेझोनांस देखील शक्य आहेत उदाहरणार्थ अधिक सामान्यपणे या ठिकाणी आहेत लॉरेन्टीझियन रेझोनांस खरंतर ग्रिफिथ्स च्या रेफरन्स नुसार लॉरेन्टीझियन रेझोनांस डीराईव्ह होत असल्याचे आपल्याला सांगितले तर त्यांच्याकडे मिळवण्यासाठी त्यांची स्वतःची अपडेट इक्वेशन्स आहेत मला म्हणायचे आहे त्यांच्याकडे त्यांचे स्वतःचे बीजगणित आहे अपडेट इक्वेशन्स मिळवण्यासाठी परंतु या ठिकाणी आपण त्याच्याशी डील करणार नाही आहोत मला वाटते हा एक चांगला मुद्दा आहे आपल्याला सांगण्याचा कमीत कमी नाव तरी सांगायचा आपल्याला याठिकाणी एक ओपन सोर्स सॉफ्टवेअर आहे लोकप्रिय असे ज्यामध्ये आपण FDTD इक्वेशन्स सोडवू शकता ते 1 D 2 D 3 D साठी लिहिलेले आहे त्याला म्हणतात MEEP ओके हे MIT मधील अब इनिशिओ ग्रुप ने बनवलेले आहे ते अतिशय फ्लेक्सिबल आणि ओपन सोर्स आहे आपण पण आपल्याला माहित आहे आपण जाऊन ते पाहू शकता विविध अपडेट इक्वेशन्स कशी त्यांनी इम्प्लिमेंट केलेली आहेत आणि सर्व आणि ते सॉफ्टवेअर खूप वेगवेगळे रेझोनन्स हँडल करू शकते ओके त्यामुळे मला म्हणायचे आहे हे प्रामुख्याने रिसर्च साठी वापरले जाते तर हे नाव फक्त गूगल करा आणि आपल्याला शोधून काढता येईल हे कसे करायचे ओके हे बेसिक लांग्वेज मध्ये लिहिलेले आहेत की ज्या मध्ये ते इम्प्लिमेंट केलेले आहे हे हे अगदी सामान्य असे काही नाही ओके ती अतिशय पिक्यूलियर लैंग्वेज स्कीम आहे आहे ओके ही कंपाइल्ड लँग्वेज नाही तर C किंवा C प्रमाणे नाही आपण त्याला कंपाईल करू शकता असे नाही आणि त्यानंतर पायथोन सारखे थोडेसे रन करा बरोबर स्टेप बाय स्टेप जाईल इंटरप्रेट होण्यासारखे बरोबर आपल्याला जर हवा असेल तर त्यांच्याकडे C इंटरफेस देखील आहे या सॉफ्टवेअर कडे आपण पाहू शकता